दुसर्या आठवड्याच्या तिसर्या मॉड्यूलमध्ये सहभागींचे स्वागत आहे या मॉड्यूलमध्ये आपण अविर्भाव हे संप्रेषणाच्या अभाषिक पैलूंचा एक भाग आहेत याची चर्चा करणार आहोत आपण अविर्भावाचे विविध प्रकार काय आहेत आणि कोणत्या संदर्भात त्यांचे अर्थ लावणे आवश्यक आहे ते पाहू व्युत्पत्तीशास्त्रानुसार किनेसिक्स हा शब्द ग्रीक शब्दाच्या किनेपासून बनला आहे जो हालचाल दर्शवितो प्रोफेसर रे बर्डव्हिस्टेल यांनी १९५२ मध्ये इंट्रोडक्शन टू किनेसिक्स अँनोटेशन सिस्टम फॉर अँनालिसिस ऑफ बॉडी मोशन एंड गेश्चर या पुस्तकात प्रथमच या शब्दाचा उपयोग केला होता या पुस्तकाने औपचारिक संशोधन आणि शरीर गती संप्रेषण चिन्हांकित केले होते आणि औपचारिक संशोधनाचे क्षेत्र म्हणून हे स्थापित केले आहे त्यांनी सुचवले होते की या शब्दामध्ये शरीराच्या हालचाली आणि पवित्रा किंवा शारीरिक स्थितीचा समावेश असावा आणि अभाषिक संहिता भाषिक संहितांप्रमाणेच एक रचना असल्याचेही सुचवले होते बर्डव्हिस्टेल यांनी अविर्भावशास्त्र म्हणजे किनेसिक्सची व्याख्या मानवी शरीराच्या हालचाली आणि हावभावातून माणुस कसे संवाद साधतात याचा पद्धतशीर अभ्यास आणि "आंतरवैयक्तिक अभाषिक संप्रेषणाच्या दृष्यास्पद घटकांचा पद्धतशीर अभ्यास" अशी केली होती ही व्याख्या अभाषिक संप्रेषणाचा बराच भाग व्यापते अनेक ठिकाणी किनेसिक्सला म्हणजे अविर्भावशास्त्राला देहबोली म्हणून ओळखले जाते हा शब्द अधिकृत भाषेपेक्षा अधिक लोकप्रिय आहे आधी टिप्पणी केल्याप्रमाणे 'देहबोली' ही सुरुवातीला ज्युलियस फास्ट यांनी १९७० मध्ये प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे शीर्षक होते आणि त्यामुळे लोकांच्या कल्पनेला फारच धक्का बसला या शब्दाचा पहिला शब्दकोष उल्लेख मेरीमियम वेब्स्टरच्या १८८५ च्या आवृत्तीमध्ये आढळला आहे तथापि प्राध्यापक रे बर्डव्हिस्टेल यांचे संशोधन प्रकाशित झाल्यानंतरच या शब्दाचा वापर लोकप्रिय झाला आहे कित्येक समीक्षक अभ्यासाचे क्षेत्र म्हणून नव्हे तर अभाषिक संवादाशी संबंधित विशिष्ट दृष्टिकोन म्हणून अविर्भावशास्त्राला प्राधान्य देतात विविध संशोधकांनी अविर्भावशास्त्राशी संबंधित त्याच्या कार्यक्षेत्रात येणारी क्षेत्रे परिभाषित करण्याचा प्रयत्न केला आहे डंकन हार्पर आणि केनप्प यांचा उल्लेख येथे करू शकतो ज्यांनी हावभाव आणि शरीराच्या इतर हालचाली चेहऱ्यावरील भाव डोळ्यांची हालचाल आणि पवित्रा किंवा शारीरिक स्थिती यांना अविर्भाव वर्तनाचे रूप म्हणून गणले होते त्यांनी या कार्यक्षेत्रातून नजीकता आणि स्पर्श संप्रेषण वगळले आहे रॅफल आणि एंगेलने समीपता किंवा नजीकता याचा समावेश केला होता तथापि बहुतेक संशोधक सहमत आहेत की अविर्भावशास्त्राच्या अभ्यासामध्ये चेहऱ्यावरील हावभाव डोळ्यांची हालचाल डोके हात आणि पाय यांचा समावेश आहे दुसऱ्या शब्दांत ते हावभाव पवित्रा चेहऱ्यावरील अभिव्यक्तीचा अभ्यास करते त्याचे परिणाम आणि सूचना समजण्यासाठी माणसाकडे पाहते आपण तोंडाच्या साहाय्याने एखाद्या शब्दाच्या आवाजामार्फत अर्थ सांगण्यास सुरवात करतो आणि त्याच वेळी शारीरिक पवित्रा हालचाल तितकेच महत्वाचे अर्थ सांगण्यास सुरवात करते आणि ते रचनात्मक मार्गाने भाषिक रचनेशी समान आहे तथापि बर्डव्हिस्टेल यांनी आपल्याला प्रश्न विचारला आहे की "कोणतीही स्थिती किंवा अभिव्यक्ती किंवा कोणतीही शारीरिक हालचाल याला कधीही स्वतःत आणि स्वतःचा अर्थ नसतो" हे आपल्याला सतर्क करते की एकाकी किंवा अलग अभिव्यक्तीबद्दल आपल्याला समजण्यासाठी एकाधिक अर्थ आणि शब्द असू शकतात त्याच प्रकारे आपल्याला आढळते की प्रसंगानुसार अविर्भावांचे स्पष्टीकरण संदर्भांवर अवलंबून असते ज्याप्रकारे एखाद्या शब्दाचे संपूर्ण आकलन वाक्य आणि संदर्भांवर अवलंबून असते मुख्यतः भाषिक संदेशाच्या संदर्भातच शरीराची हालचाल अविर्भाव समजले पाहिजेत एकेकट्या हालचालींचे अर्थ काढले जाऊ नयेत संदर्भानुसार आणि भाषिक संदेशांच्या सहाय्याने अविर्भावांचे स्पष्टीकरण केले पाहिजे जरी काहीवेळा आपण बरेच अविर्भाव भाषिक प्रयोगाशिवाय स्वतंत्रपणे वापरत असतो संदेश देण्याकरिता उपलब्ध असलेल्या वैशिष्ट्यांमधील अविर्भावशास्त्र कदाचित सर्वात प्रभावशाली आणि त्यातील अभाषिक संकेत जास्त प्रभावशाली आहेत अविर्भावशास्त्राच्या क्षेत्राशी संबंधित असलेल्या अर्थांच्या समृद्धीचे आकलन करण्यासाठी आपण काही अंदाज आणि निरीक्षणे पाहू शकतो असे म्हटले जाते की मानवाकडून ७० दशलक्षाहूनही अधिक भिन्न भौतिक विज्ञान तयार केले जाऊ शकते जेव्हा प्रोफेसर रे बर्डव्हिस्टेल आणि अल्बर्ट मेहराबियन यांनी संवादाच्या अभाषिक संकेतांचा अभ्यास सुरू केला होता तेव्हा त्यांनी विविध शारीरिक अभिव्यक्ती चेहऱ्यावरील भाव डोळ्यांच्या संदर्भातील अविर्भाव वगैरेच्या चित्रफिती तयार करण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यांना ते थांबवावे लागले कारण मानवी चेहरा आणि मानवी शरीर असंख्य अभिव्यक्तीं करण्यास सक्षम आहे काही मूलभूत भावना आणि विशिष्ट सार्वभौमिक हावभावाच्या मूलभूत ओळखीच्या पलीकडे संवादाचे अभाषिक पैलू अधिक ठामपणे सांगू शकत नाहीत शरीरशास्त्रज्ञांनी असा अंदाज लावला आहे की चेहऱ्यावर जवळजवळ ३० किंवा त्यापेक्षा जास्त स्नायू आहेत जे जवळजवळ २०००० वेगवेगळ्या अभिव्यक्ती प्रदर्शित करण्यास सक्षम आहेत हेवेस यांनी या संशोधनात असे सांगितले आहे की एक हजार मानवी पवित्रा किंवा शारीरिक स्थिती शक्य आहेत आणि मला खात्री आहे की ही संख्या याहीपेक्षा वाढेल बर्डविस्टेलने असा दावा केला आहे की २५०००० पर्यंत अभिव्यक्ती शक्य आहेत क्रोउटने वर्गातील जवळजवळ ८००० वेगवेगळ्या हावभावांचे आणि गंभीर परिस्थितीतील ५००० हातवाऱ्याचे निरीक्षण केले होते हे अंदाज अभाषिक संकेत पाठविण्याच्या अमर्याद अविर्भावांवर प्रकाश टाकतात मानवाची असंख्य अविर्भाव संकेत पाठविण्याची क्षमता अस्तित्त्वात असल्यास अविर्भाव संकेत ओळखण्याची आपली क्षमता देखील अफाट आहे आमच्या समजातील दृश्य संवेदना जवळजवळ ८० टक्के आहेत उर्वरित २० टक्के श्रवण स्पर्श रुची आणि गंध वगैरे एकत्रित मधून येते असे म्हटले जाते की प्रशिक्षित वैमानिकाला सेकंदाच्या अगदी 1200 व्या भागातही विमान दिसू शकतो चेहऱ्यावरचे क्षणिक हावभाव आणि शारीरिक हालचाली ह्या सूक्ष्म अभिव्यक्ती अगदी योग्यरित्या मुद्रित किंवा नोंदविल्या जाऊ शकत नाहीत पण कित्येक लोकांना त्या समजू शकतात आमचे शरीर उपयुक्त माहिती सादर करते जरी ते एकांतात असेल तरीही ते आंतरिक मानसिक स्थिती किंवा भावना प्रकट करू शकते परिणामी आपल्याला आढळते की लोक अभाषिक संदेशांचा अर्थ समजण्यासाठी कोणत्याही संकेतापेक्षा अविर्भावांच्या संकेतांवर अधिक अवलंबून असतात आम्हाला समजले आहे की अविर्भावामार्फत अमर्यादित भाषिक संकेत पाठवू शकतात विशेषत आपल्यातील प्रत्येकजण कोणत्याही परिस्थितीत वेगवेगळ्या प्रकारचे वर्तन प्रदर्शित करू शकतो उदाहरणार्थ आपल्याला एखाद्याचे किंवा एखादीचे चांगले काम केल्याबद्दल कौतुक करायचे असेल तर आपल्या शारीरिक हावभावाच्या मदतीने आपण नक्की काय करतो एकतर आपण डोके हलवून होकार देऊ शकतो आपण अर्ध स्मित देऊ शकतो हे दोन्ही एकत्र म्हणजे डोके हलवून स्मित देऊ शकतो कदाचित अधिक उत्साही असाल तर हातांच्या संकेतांची निवड करू शकता आता आपल्याला नेमके काय सांगायचे आहे हे आपल्या मित्राला त्वरित समजते या भिन्न भिन्न संकेतांमध्ये जे सांगायचे आहे ती कौतुकाची भावना आहे कौतुकाची पातळी आणि त्याच वेळी त्यातील भिन्नता प्राप्तकर्त्याला त्वरित समजू शकते तर लोकांमध्ये अविर्भावातून संकेत पाठविण्याची तसेच त्वरित ते संकेत समजून घेण्याची अपार क्षमता आहे जे सामाजिक संकेत १२५ मायक्रोसेकंदमध्ये पाठविले जातात चेहऱ्यावरील क्षणिक भावना आणि शरीराच्या हालचाली देखील आमच्या मेंदूद्वारे नोंदणीकृत केल्या जाऊ शकतात परंतु अविर्भावातून संदेश पाठविण्याची आणि समजून घेण्यासाठी ही क्षमता आपण कशी प्राप्त करतो आपल्या अविर्भावाच्या वर्तनाचे आणि त्यांना समजून घेण्याच्या अनेक बाबी पर्यावरणीय आणि सामाजिक अनुभवांद्वारे शिकल्या जातात ज्युडी बर्गून आणि इतरांचे संशोधन जे व्हिज्युअल अँड ऑडीटरी कोडस कैनेसिक अँड वोक्यालीक्स' हे २०१६ मध्ये प्रकाशित झाले आहे त्यांनी त्यात असे सुचवले आहे की तीन मार्गांनी अविर्भाव अंगिकारले जाऊ शकतात प्रथम ते जन्मजात मज्जातंतूंच्या प्रक्रियेतून घेतले आहेत जे आनुवंशिकरित्या आलेले असतात आणि ते उत्क्रांतीतून विकसित झालेले असतात दुसरे म्हणजे एखाद्या वातावरणाशी मिळतेजुळते घेताना सर्वाना सामान्य असलेल्या अनुभवांमधून देखील घेतले जातात आणि तिसरे संस्कृतीद्वारे आणि सामाजिक परस्पर संवादामधून आणि सर्व व्यक्तींमध्ये भिन्न असतात म्हणूनच असे आढळते की अविर्भावाच्या वर्तनाचे काही पैलू आहेत जे सार्वत्रिकपणे समजले जातात परंतु त्याच वेळी असे बरेच प्रकार आहेत ज्यात सांस्कृतिक आणि सामाजिक मतभेदांमुळे विशिष्ट भिन्नता असते अविर्भावशास्त्राचे प्रकार पाहू प्राध्यापक रे बर्डव्हिस्टेल यांनी असे सूचित केले होते की तीन प्रकारचे अविर्भावशास्त्र आहेत आणि त्यांनी आपल्या संशोधन कार्यात प्रतीक चित्रकार आणि परिणाम दर्शविला आहे तथापि प्रोफेसर पॉल एकमन आणि त्यांचे सहकारी वॉलेस फ्रिसन यांनी प्राध्यापक बर्डव्हिस्टेल यांच्या कार्यावर आधारित त्यांनी अविर्भावाचे पाच प्रकार किंवा पाच श्रेणींमध्ये वर्गीकरण केले आहे आणि ते प्रतीक किंवा खुणा हातवारे प्रदर्शक म्हणजे चेहऱ्यावरील हावभाव नियामक आणि योजक हालचाली असे आहेत देहबोलीच्या माझ्या सुरुवातीच्या परिचयात मी तीन पैलू किंवा तीन प्रकारचे अविर्भाव संदर्भित केले कारण हे मूळ तीन प्रकार आहेत आता अधिक विस्तृत स्पष्टीकरणासाठी प्रोफेसर पॉल एकमन आणि वॉलेस फ्रेसन यांचे निष्कर्ष समाविष्ट करते आहे आविर्भावाचे विशिष्ट अर्थ वेगवेगळ्या संस्कृतीत वेगळे असू शकतात जेव्हा आम्ही इतर संस्कृतींमध्ये संवाद साधतो तेव्हा आमच्या हालचालींचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो आणि म्हणूनच आपल्याला आढळून आले की आमचे अविर्भाव आपल्या भावना आणि भावनांबद्दल सत्य प्रस्तुत करतात आपण प्रथम श्रेणीतील प्रतीके किंवा चिन्हे असलेल्या अविर्भाव वर्तनाचा प्रकार पाहू प्रतीक म्हणजे शाब्दिक भाषणापेक्षा स्वतंत्र असलेले हावभाव रोवे आणि लेव्हिन यांनी त्यांना स्वायत्त हावभाव म्हणले आहे ते हात पाय शरीराच्या इतर भागाच्या हालचाली आहेत ज्याचा विशिष्ट आणि सांकेतिक अर्थ आहे आणि ते शाब्दिक भाषणावर अवलंबून नसतात चिन्हे म्हणजे अभाषिक संकेत आहेत ते शाब्दिक भाषेला समतुल्य असतात ते सहजपणे ओळखले जातात कारण ते वारंवार विशिष्ट संदर्भात वापरले जातात आणि म्हणूनच ही चिन्हे ज्याला प्राप्त होतात किंवा मिळतात त्याला तत्काळ त्यांचा अर्थ समजतो मानवी सभ्यतेने प्रतीकांचा शोध लावला आहे हे आपण जन्मापासून घेतलेले ज्ञान नसून आपण आपल्या संस्कृतीतून इतरांशी संवाद साधून त्यांचे निरीक्षण केले आहे आणि या प्रतीकांच्या संकेतांचा जाणीवपूर्वक आणि जागरूकतेने आपण वापर करतो चिन्हांचा अर्थ सांकेतिक आहे आणि त्यांचा अगदी विशिष्ट अर्थ आहे जो शब्दात देखील भाषांतरित करता येतो अर्थ दोन प्रकारे तयार केला जाऊ शकतात प्रथम तो एक सांकेतिक अर्थ असू शकतो ज्यास एक चांगला लिखित आणि नोंदणीकृत अर्थ प्राप्त झाला आहे उदाहरणार्थ जलतरणपटूंचे संकेत किंवा वाहतुकीचे संकेत जे पोलिसांद्वारे तयार केले जातात मूकबधीरांची सांकेतिक भाषा आहे ती भिन्न असू शकते परंतु त्यांचे सांकेतिक अर्थ आहेत असे आढळते की विशेष लोकांची विशिष्ट भाषा अवगत नसेल तरीही मूकबधीरांची अभिव्यक्तीसुद्धा इतर लोक समजू शकतात प्रतीकांचे किंवा चिन्हांचे अर्थ तयार करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे सांस्कृतिक समज आणि त्याच्याशी संबंधित वर्तनाचे अर्थ कोणत्याही कायदेशीर शब्दात हे अचूकपणे सांगितले जाऊ शकत नाही परंतु विशिष्ट संस्कृतींमध्ये त्याचा अर्थ जवळजवळ निश्चित असतो जो सर्वांना समजतो अनेक प्रतीके किंवा खुणा हातांनी तयार केल्या जातात त्या चेहऱ्यावर देखील दिसू शकतात उदाहरणार्थ तोंडाचा मोठा आ वासणे ज्याचा उपयोग आश्चर्यचकित झालेले दाखविण्यासाठी केला जातो किंवा खांदे उडवून आपली न बोलण्याची इच्छा दर्शविली जाते हे कायम देखील असू शकतात किंवा कधीकधी हालचालीमध्ये असताना केले जाऊ शकतात या चित्रफितीमध्ये दाखविलेली चिन्हे किंवा खुणा यांना त्या त्या संस्कृतीमध्ये विशिष्ट अर्थ आहे युरोपियन संस्कृतीत विन्स्टन चर्चिलने केलेली 'व्ही' आकाराची खूण विजयाचे चिन्ह म्हणून लोकप्रिय झाली आहे या चिन्हामध्ये आपल्याला असे आढळले आहे की तळहात समोर करून तर्जनी आणि मधले बोट वरच्या दिशेला केले आहे या विन्स्टन चर्चिलने लोकप्रिय केलेल्या विजय चिन्हाच्या तुलनेत तेथे एक उलटे व्ही चिन्ह देखील आहे जे एकतर दोन ही संख्या व्यक्त करू शकते किंवा ते अपमानाचे संकेत म्हणून देखील असू शकते चला त्या चिन्हांकडे पाहू ज्याचे वेगवेगळे अर्थ असू शकतात हे चिन्ह सूचित करते की सर्व काही ठीक आहे हे शून्य देखील सुचवू शकते हे काही विशिष्ट संस्कृतीत पैसे देखील सुचवू शकते आम्ही आधीपासूनच 'व्ही' चिन्हाकडे पाहिले आहे या चिन्हाचे दोन भिन्न पैलू आहेत थम्स अप देखील मंजूरी दाखविते तरीही ते मध्य पूर्वेत अश्लील किंवा बीभत्स हावभाव म्हणून मानले जाऊ शकते येथे दर्शविलेले शेवटच्या चिन्हाचे देखील भिन्नभिन्न अर्थ असू शकतात परंतु हे अर्थ भिन्न असले तरीही प्रत्येक संस्कृतीत त्यांच्या अर्थाबद्दल विस्तृत ज्ञान असते अविर्भावशास्त्राचा पुढील पैलू हा हातवारे म्हणजे इलस्ट्रेटर हे संवादापलीकडचे म्हणून ओळखले जातात कारण ते संदेशांविषयीचे संदेश देतात तर येथे ज्या हाताने व हाताच्या हालचालीबद्दल बोलल्या जात आहेत त्या भाषेचे काम करतात किंवा जे बोलले जाते त्याला दुजोरा देतात उदाहरणार्थ मला माझ्या भाषणात एखाद्या मुद्यावर प्रकाश टाकण्यासाठी किंवा नकार दर्शविण्यासाठी हाताच्या मुठीचा वापर केला जातो किंवा मी डोके हलवून माझी संमती किंवा नकार दाखवेल तर डोके आणि हाताने एकत्र केलेले हे संकेत माझ्या शब्दांना एकप्रकारे दुजोरा सूचित करतात तर अभाषिक संदेश आपल्याला भाषिक संदेशांचे कसे अर्थ समजून घ्यावेत ते सांगतात आणि ते प्रत्येक संस्कृतीत भिन्न असू शकतात चिन्हे तसेच हावभाव औपचारिकरित्या सामाजीकरणाद्वारे शिकविले जातात उदाहरणार्थ पाण्याखालील जलतरणपटूचे संकेत किंवा विविध खुणांचे अर्थ असे आढळते की हावभावांच्या खुणा फक्त सामाजीकरणाद्वारेच शिकल्या जाऊ शकतात प्रतीके किंवा खुणा प्रामुख्याने हाताच्या हावभावाने सूचित करता येतात जे थेट भाषिक अनुवाद असतात आणि भाषिक संप्रेषणाची पुनरावृत्ती किंवा पर्याय म्हणून वापरले जाऊ शकतात त्या हावभावांमधील हात किंवा डोके उच्चारलेले शब्दच सूचित करतात किंवा भाषिक संप्रेषणास दुजोरा देतात ते भाषेशिवाय वापरले जाऊ शकत नाहीत आणि हे चिन्ह आणि हावभाव यांतील मुख्य फरक आहे तर हावभाव दृश्य प्रतिमा तयार करतात आणि भाषिक संदेशांना समर्थन देतात त्या जाणीव नसलेल्या हालचाली आहेत ज्या अधिक नियमितपणे घडतात आणि नंतर प्रतीकात्मक हालचाली बनतात उदाहरणार्थ एखाद्या गोष्टीचा मोठा आकार दर्शविण्याकरिता आपले हात एकमेकांपासून आपोआपच दूर जातात प्रतीके किंवा चिन्हे नेहमी जाणीवपूर्वक वापरली जातात त्या तुलनेत आपल्याला असे दिसून येते की हावभाव अजाणतेपणाने केले जातात आणि म्हणूनच आपल्याला आढळून आले की हावभावांचा वापर आपल्याला एखादी व्यक्ती बहिर्मुख किंवा अंतर्मुख आहे की नाही हे सांगते आणि बहिर्मुख व्यक्ती अधिक हावभावांचा वापर करते आणि अंतर्मुख व्यक्ती कमी हावभावांचा वापर करते यात सांस्कृतिक फरक देखील आहेत परंतु व्यक्तिमत्त्वांमधील हे फरक देखील हावभावांच्या वापराच्या आधारे समजले जातात हावभाव वर्तनामध्ये समाविष्ट होऊन एखादी रूपरेषा किंवा गती दाखवितात त्यांना दृश्याची मदत लागते हावभावांच्या वापरामध्येही काही सांस्कृतिक भिन्नता आहेत उदाहरणार्थ काही संस्कृतीमध्ये बहुतेक लॅटिन अमेरिकेत असे आढळले की तेथील लोक अॅंग्लो सॅक्सन लोकांच्या तुलनेत अधिक हावभावांचा वापर करतात हावभावांची अनुपस्थिती असल्यास लॅटिन अमेरिकन लोकांना ते कोरडे किंवा वरवरचे असल्याचे जाणवते याउलट असे आढळते की काही आशियाई संस्कृतींमध्ये जास्त किंवा अति हावभावांचा वापर हा बुद्धिमत्तेचा अभाव मानला जातो अविर्भावशास्त्राची तिसरी श्रेणी म्हणजे प्रभावी प्रदर्शन तर या हालचाली सहसा चेहऱ्यावरील हावभाव असतात जे विशिष्ट भावना दर्शवितात ते कधीकधी वास्तविक किंवा खऱ्या भावना देखील दर्शवितात परंतु सहसा ते सभ्य सामाजिक खोट्या किंवा नकली भावनांचे प्रदर्शन करतात कधीकधी आपल्या सर्वांना त्याचा वापर व्यावसायिक जगात करावा लागतो उदाहरणार्थ समजा आम्ही अधिकृत भेटीत खूप जुन्या सहकाऱ्याला भेटलो आणि या सहकाऱ्याबद्दल आम्हाला विशेष काही सौहार्द नसेल परंतु आम्हाला त्याला सांगावे लागेल "अरे मी आता तुला पाहून मला खूप आनंद झाला आहे" पण आम्ही ते कसे त्याच्यापर्यंत पोहोचवू आम्ही म्हणतो की आज तुला इथे पाहून मला किती आनंद झाला आहे असं आम्ही म्हणतो म्हणूनच आपल्या मनातील आनंद व्यक्त करण्यासाठी आणि तो दुसर्या व्यक्तीला पटवून देण्यासाठी अधिक उत्साही व्यक्ती म्हणून प्रभावी प्रदर्शन वापरावे लागेल तर हे सभ्य सामाजिकीकरणासारखे आहे आपण चेहऱ्यावरील अवयवांच्या मदतीने एक बनावट किंवा नकली भावनिक स्थिती तयार करतो आता येथे सावधगिरीचा शब्द दिला जाऊ शकतो आपण अतिशय निपुण अभिनेते असल्याशिवाय ह्या अभिव्यक्ती दोन मिनिटांपेक्षा जास्त काळ चालू ठेवू शकत नाही आणि ती व्यक्ती यामागील सत्य सहजपणे शोधू शकेल म्हणूनच प्रभावी प्रदर्शन एखाद्या विशिष्ट परिस्थितीत संघर्ष टाळण्यास मदत करते आणि तेथे महत्त्वपूर्ण भूमिका बजावते शरीराच्या हालचाली आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या भावनिक अवस्थेविषयी सांगतात परंतु बर्याचदा त्या चुकीच्या असतात प्रामुख्याने चेहऱ्यावरील रचना प्रभावीपणे भावनिक स्थिती प्रदर्शित करतात आविर्भावशास्त्राच्या वर्तनाचे चेहरा हे प्रतीक आहे ज्याचा सहसा विशिष्ट अर्थ असतो उदाहरणार्थ अस्सल हसू आनंद सुचवू शकते तर चेहरा हे प्रतिक हातवाऱ्याशिवायचे भाषण असते परंतु प्रभावी प्रदर्शन नेहमी शब्दांच्या संयोगाने हातावाऱ्यासारखे वापरले जाते प्रभावी प्रदर्शनाचा अभाव भावनांचा अभाव दर्शवित नाही पण सांस्कृतिक समाजांमुळे आपल्याला एक स्वीकारार्ह सामाजिक वर्तन देखील समजण्यास मदत होते उदाहरणार्थ जपानमधील एखादी व्यक्ती राग व्यक्त करते तेव्हा ते इटालियनपेक्षा कमी हालचाली दाखवते प्रभाव किंवा 'परिणाम' या शब्दाचा अर्थ येथे भावना आहे आणि म्हणूनच कलाकार विशेषतः व्यंगचित्रकार आणि चित्रकार विशिष्ट रेषा ओढू शकतात आणि ब्रश किंवा पेन्सिलच्या काही फटकाऱ्याच्या सहाय्याने मानवी भावना अगदी योग्यरित्या कागदावर उतरवू शकतात अविर्भावशास्त्राच्या चौथ्या श्रेणीला किंवा विभागाला 'नियामक' म्हणून ओळखले जाते आता नियामक ही अभाषिक क्रिया आहे जी दोन किंवा अधिक संवादकांदरम्यान बोलण्याचे आणि ऐकण्याचे नियमन करते रोवे आणि लेव्हिन यांनी असे सुचवले आहे की नियामक हे असे अविर्भाव वर्तन आहे ज्यामुळे ऐकणारे आणि बोलणारे यांच्यात बरोबर एकापाठोपाठ एक असा समन्वय ठेवला जातो तर शरीराच्या या हालचाली संभाषणाचा प्रवाह नियंत्रित समायोजित आणि टिकवून ठेवतात आणि मूल्यांकन करण्यासाठी वारंवार अभिप्रायावर अवलंबून असतात उदाहरणार्थ आपला संदेश किती ऐकला आणि समजला जातो हे श्रोत्याद्वारे समजले जाते म्हणून आपण अभिप्राय देण्यासाठी आपल्या डोके हलवतो आपल्याला ते समजले आहे की नाही हे सुचविण्यासाठी आपण वेगवेगळ्या दिशेने आपले डोळे फिरवू शकतो हातावाऱ्याचा आणि प्रभावी प्रदर्शनाचा अभ्यास वर्तनावर लक्ष केंद्रित करतो तर नियामक हे प्रभावीपणे बोलण्याच्या आणि ऐकण्याच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवतात नियामकाचा अभ्यास श्रोत्याच्या चेहऱ्यावरील भाव वगैरेवर लक्ष केंद्रित करतात श्रोत्याच्या व्यक्तिमत्त्वातील गतीशील बाबी पाहून आपण अभिप्रायाची पातळी आणि वक्ताच्या प्रतिसादाची पातळी यावरून त्याची समजून घेण्याची पातळी शोधू शकतो तर हातवारे आणि प्रभावी प्रदर्शन बघूनही आपण वक्त्यामधील याच गोष्टी समजू शकतो आपण असे सांस्कृतिक फरक पाहत आहोत जे अविर्भावाच्या भिन्न पैलूंचे आमचे स्पष्टीकरण संचालित करतात नियामकांच्या वापरामध्ये सांस्कृतिक वातावरणाचा परिणाम होतो असे आढळते आंतरराष्ट्रीय राजकारणात किंवा आंतरराष्ट्रीय व्यवसायात आणि वेगवेगळ्या सांस्कृतिक परिस्थितीत नियामक संकेतांच्या चुकीच्या स्पष्टीकरणामुळे गंभीर समस्या उद्भवू शकतात संशोधक सांगतात की व्यावसायिक वातावरणात संघटना तसेच नेतृत्व भूमिका समजण्यास मदत होते ओ'कॉनरला असे आढळले आहे की वारंवार हावभाव करणे हे अशा लोकांशी अत्यंत संबंधित असते ज्यांना लहान गटात इतरांनी नेते म्हणून मानलेले असते आणि जे नेते असतात ते खांदा आणि हाताच्या हावभावांचा अधिक वापर करतात त्याला असेही आढळले आहे की समूहामध्ये लोक ज्या शारीरिक स्थितीशी सहमत असतात जुळवून घेऊ शकतात आणि सल्लागार बहुतेक वेळेस त्यांच्या ग्राहकांकडे तसेच शारीरिक पवित्रे स्वीकारून संवाद स्थापित करतात आणि संप्रेषण साधतात अविर्भावशास्त्राची पुढील श्रेणी आहे अॅडॉप्टर्स म्हणजे योजक यामध्ये शारीरिक पवित्रा आणि इतर हालचालींमधील बदल समाविष्ट आहेत जे नकळतपणे केले जातात असे शरीर समायोजन एकतर विशिष्ट कार्यासाठी असते किंवा ते एखाद्या विशिष्ट स्थितीत त्या व्यक्तीला अधिक आरामदायक बनवितात ते अगदी नकळतपणे केलेले असते बहुतेक वेळा त्या योजक हालचाली कोणत्याही जाणीवेविना केल्या जातात आणि म्हणूनच त्या इतरांच्या खऱ्या भावना समजून घेण्यासारखे मानले जाते योजक हालचालीत मुख्यत शरीर केंद्रित हालचालींचा समावेश असतो टेबलावर बसलेले असताना घासणे स्पर्श करणे खरवडणे पेन्सिलीने टकटक करणे अशावेळी शरीर किंवा पायांची स्थिती बदलणे ही योजक हालचालीची उदाहरणे मानली जातात योजक हालचाली अभाषिक कृती आहेत ज्यांचा संप्रेषण करण्याचा हेतू नाही जेव्हा आम्ही अशी कृत्ये पाहतो तेव्हा आम्ही त्या व्यक्तीबद्दल काही विशिष्ट अंदाज करू शकतो जेणेकरून त्या योजक हालचालीना महत्त्व दिले जाऊ शकते किंवा ते देखील उलटसुलटपणे स्पष्ट केले जाऊ शकतात वैयक्तिक गरजा भागविण्यासाठी कृती करणार्या बर्याच हालचाली किंवा योजक हालचालीचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो बसलेल्या स्थितीत होणाऱ्या हालचाली ह्या विशिष्ट शारीरिक परिस्थितीचे निराकरण करण्याचा एक मार्ग असू शकतो उदाहरणार्थ मी अस्वस्थ किंवा त्रासदायक अवस्थेत असेल तर मी माझी ती स्थिती बदलणार परंतु दुसरी व्यक्ती त्या हालचालीला एखाद्या वृत्तीचे प्रतिबिंब किंवा एखाद्या विशिष्ट भावनेच्या रुपात समजेल योजक हालचाली या शारीरिक मनोवैज्ञानिक समायोजनासाठी माध्यम म्हणून बालपणात विकसित केल्या जातात यापैकी काही हालचाली वाढत्या अस्वस्थपणा किवा बेचैनीसह वाढतात उदाहरणार्थ पेन्सिलने टकटक करणे इतर आचरणांचे आंशिक अस्तित्व असल्याचे समजले जाते जे आपल्या उत्क्रांतिक भूतकाळाचा एक भाग असल्याचे मानले जाते उदाहरणार्थ पॉल एकमन यांनी असे सुचवले आहे की हात पायांच्या अस्वस्थ हालचाल ही कदाचित आमच्या उड्डाण प्रतिक्रियेमुळे होत असावीत योजक हालचालींची यादी आपल्याला मनुष्य त्याचा विचार कल्पना आणि भावना नकळतपणे इतर लोकांकडे प्रदर्शित करण्याची वारंवारता समजून घेण्यात मदत करतो तर आज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अविर्भाव वर्तनांबद्दल चर्चा केली आहे ही चर्चा अशीच पुढे चालू राहील धन्यवाद